आता आपल्याला माहित आहे की सॅच्यूरेशन रिजन मध्ये MOS ट्रान्झिस्टरची ID VDSवैशिष्ट्ये किंवा टू पोर्ट वैशिष्ट्ये अगदीच सपाट नाहीत तर त्यात वर थोडा उतार आहे वाढत्या VDSसोबत करंट थोडासा वाढतो करंट करिता असलेल्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याकडे त्यात 1 VDS हा अतिरिक्त घटक आहे आता आपल्याला स्मॉल सिग्नल मॉडेलवर याचा परिणाम शोधावा लागेल तर आपल्याला माहिती आहे की हे स्मॉल सिग्नल मॉडेलमध्ये फक्त gmआहे तर हे गेट आहे हे ड्रेन आहे आणि हा सोर्स source स्रोत आहे हे V GSआहे आणि हे gmVGS आहे आणि हे इन्क्रिमेंटल VDSआहे तर हे म्हणजे एक स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल मॉडेल आहे आणि MOS ट्रान्झिस्टरचा सिम्बल असा आहे आता हा gm म्हणजे IDचा V GS बरोबर चा पार्षल डेरिव्हेटिव्ह आणि जर मी हे कॅल्क्युलेट केले तर मला nCox2 गुणिले WL गुणिले गुणिले 1VDS अशाप्रकारे मिळते तर हे 1VDSया एक्सप्रेशन मध्ये देखील आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे कण्डक्टॅन्स ज्याला आपण Y22म्हणतो म्हणजेच या पोर्ट टू च्या टर्मिनल च्या अक्रॉस असलेले कण्डक्टॅन्स MOS ट्रान्झिस्टर च्या बाबतीत आपल्याला माहित आहे की त्याला gdsड्रेन टू सोर्स कण्डक्टॅन्स म्हणतात आपण असा विचार केला आहे की IDचा V DS बरोबर चा पार्षल डेरिव्हेटिव्ह झिरो आहे जो प्रत्यक्षात या कर्व चा स्लोप आहे येथे लाल रंगातल्या कर्व चा स्लोप झिरो आहे परंतु आता आपल्याला माहित आहे की ते प्रत्यक्षात हा या जांभळ्या कर्व प्रमाणे कार्य करतो म्हणून त्याचा स्लोप झिरो नाही तर खरोखरच हे असे नाही आणि जर आपण हे एक्सप्रेशन वापरून त्याचे कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला सहजपणे दिसेल की ते गुणिले nCox2 गुणिले WL गुणिलेVGS VT2असे आहे खरं तर या gdsमध्ये सर्वात मोठा गुणात्मक बदल दिसून येतो सुरुवातीला gdsझिरो होते या इथे कोणतेही कण्डक्टॅन्स नव्हते आता आपल्याकडे या कण्डक्टॅन्स gds चे एक्सप्रेशन आहे gmची देखील सुधारित वैल्यू वापरली जाते पूर्वी आपण हे कॅल्कुलेट करत होतो आता आपल्याकडे हा अतिरिक्त सुधारक आहे तर मी म्हटल्याप्रमाणे VDS हे या 1 च्या तुलनेत कमी असल्यामुळे हा बदल मोठा नाही कारण तर gmची वैल्यू थोडीशी बदलते परंतु त्याबद्दल आपण सहसा चिंता करत नाही परंतु हे आधी झिरो होते आणि आता हे कण्डक्टॅन्स झिरो नाही तर हा सर्वात महत्वाचा परिणाम आहे तर आपल्याजवळ ड्रेन पासून सोर्स पर्यंत झिरो नसलेले कण्डक्टॅन्स आहे आणि अर्थातच हे इन्क्रिमेंटल आकृतीला लागू आहे आपल्याकडे ड्रेन पासून सोर्स पर्यंत झिरो नसलेले इन्क्रिमेंटल कण्डक्टॅन्स आहे तर आपण प्रत्यक्षात काय करतो की सॅच्युरेशन मध्ये करंट एक्सप्रेशन हे nCox2 गुणिले WL गुणिलेVGS VT2 गुणिले 1VDS असे असेल gmसाठी एक्सप्रेशनnCoxगुणिले WL गुणिले VGS VT गुणिले 1VDS असे आहे आणि gdsकरिता एक्सप्रेशन गुणिले nCox2 गुणिले WL गुणिलेVGS VT2 आहे तर सर्वकाही बदलले आहे आणि या गोष्टी आता जरा जास्त अवघड आहेत कारण आपल्याकडे एक नॉन लिनियर फंक्शन आहे आणि आपल्याकडे हा अतिरिक्त वेरीअबल देखील आहेत तर सहसा असे केले जाते की ऑपरेटिंग पॉईंट कॅल्क्युलेशन साठी याकडे दुर्लक्ष केले जाते तर तुम्ही त्याची चिंता करण्याची काहीही गरज नाही जेव्हा आपल्याला ड्रेन करंट शोधायचा असेल तर आपण तो फक्त गेट टू सोर्स व्होल्टेज पासून च मिळवतो हे चुकीचे आहे परंतु जसे मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे इथे शेवटचे दशांश काढणे हे ध्येय नाही तर हे सर्व समजून घेणे आहे कारण तुम्ही या गोष्टीचा समावेश जरी केला तरी हे स्वतः च अचूक नाही MOSFET चे वास्तविक मॉडेल खरोखरच खूप क्लिष्ट आहे तर ऑपरेशन बद्दल थोडीफार माहिती मिळविण्यासाठी हे पुरेसे आहे तरऑपरेटिंग पॉईंट कॅल्क्युलेशन साठी बर्याचदा आपण हे वापरतो आणि जर आपल्याला ते वापरायचे असेल तर याचा परिणाम शोधण्यासाठी आपण इन्क्रिमेंटल कॅल्क्युलेशन वापरतो आपण एक्सप्रेशन चा केवळ हाच भाग वापरुन ऑपरेटिंग पॉईंट अंदाजे कॅल्क्युलेट करतो आणि यामुळे होणारा कोणताही प्रभाव आपण नंतर जोडतो तर सामान्यपणे आपण असे करतो आणि त्याचप्रमाणे gmसाठी देखील याकडे दुर्लक्ष केले जाते कारण पुन्हा आपण हा VDSया 1 पेक्षा खूपच लहान आहे असे समजून यानुसार कार्य करू म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करू आणि फक्त हेच वापरून gmकॅल्क्युलेट करा आणि अर्थातच gdsसाठी आपण या लँबडाकडे दुर्लक्ष करू शकत नाही आपण असे केल्यास आपल्याला झिरो मिळेल आणि आपण गुणात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या घटनेकडे दुर्लक्ष करू तर gdsसाठी आपण हे वापरतो आता आपल्या लक्षात आले आहे की एक्सप्रेशन चा हा भाग म्हणजे ID आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की gds म्हणजे जवळजवळ IDआहे तर gds हे स्वतःच ड्रेन करंट शी संबंधित आहे आणि हेच एक्सप्रेशन बहुतेक वेळा वापरली जाते आपण ID हे एक्सप्रेशन वापरुन gds कॅल्क्युलेट करतो तर मला आशा आहे की हा भाग तुम्हाला समजला आहे तसेच हे एक्सप्रेशन आहे परंतु कॅल्क्युलेशन सोपे करण्यासाठी ऑपरेटिंग पॉईंट करंट कॅल्क्युलेट करताना किंवा ट्रांजिस्टर साठी gm कॅल्क्युलेट करताना आपण 1VDS या टर्म कडे दुर्लक्ष करतो परंतु gds कॅल्क्युलेट करताना आपण वापरतो कारण या मुळे आपल्याला ची नॉन झिरो व्हॅल्यू मिळते आणि फक्त संख्याच्या स्वरुपात दर्शवण्यासाठी मी असे गृहीत धरतो की 0 05 इन्वर्स व्होल्ट आहे आता पहिल्यांदाम मी झिरो समजून सर्व काही कॅलक्युलेट करतो आणि मी नेहमीप्रमाणे त्याच ट्रान्झिस्टरचा वापर करेन ज्याचे थ्रेशोल्ड व्होल्टेज 1 व्होल्ट आणि करंट फॅक्टर 100 मायक्रो एम्पीयर पर व्होल्ट स्क्वेअर आहे आणि मी ऑपरेटिंग पॉईंट VGSम्हणून 3 व्होल्ट्स वापरेन जर मी हे अशाप्रकारे केले तर मला माहित आहे की जर मी 0 गृहीत धरला तर मला 200 मायक्रो एम्पीयर चा ड्रेन करंट मिळेल आपण हे सहजतेने सत्यापित करू शकतो आणि मला 200 मायक्रो सीमेन्सचा gm देखील मिळतो आणि ड्रेन सोर्स कण्डक्टॅन्स झिरो होईल तसेच मी VDS 3 व्होल्ट आहे असे देखील गृहीत धरतो जेणेकरून ते सॅच्युरेशन रीजन मध्ये राहील तर याचा अर्थ सॅच्युरेशन आहे कारण VGS VT पेक्षा VDS जास्त आहे आता जर मी ह्या ची व्हॅल्यू 0 05 इन्वर्स व्होल्ट घेतली तर मला ID हा मूळ एक्सप्रेशनमध्ये जे मिळाले ते गुणिले 1VDS अशाप्रकारे मिळेल आणि VDSहा इथे 0 05 इन्वर्स व्होल्ट गुणिले 3 असा आहे म्हणून हे 0 तर IDची वास्तविक व्हॅल्यू 230 मायक्रो एम्पीयर होईल तर आपण जर 200 मायक्रो एम्पीयर गृहीत धरले तर एक त्रुटी असेल परंतु ठीक आहे कारण जर आपण प्रत्येक एक्सप्रेशन मध्ये हे समाविष्ट केले तर आपण काहीही कॅल्क्युलेट करू शकणार नाही त्याचप्रमाणे gm म्हणजे मूळ एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करून मिळणारे gm जे 200 मायक्रो सीमेंस आहे गुणिले 1VDS असे आहे हे कॅल्क्युलेशन अगदी सोपे आहे म्हणूनच मी ते स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट करणार नाही जात नाही तर मी असे गृहित धरतो की तुम्ही या गोष्टी अगदी सहज तयार करू शकता तर पुन्हा हे 200 मायक्रो सीमेंस गुणिले हे 0 15 असे आहे म्हणून हे 230 मायक्रो सीमेन्स असेल आपण संपूर्ण एक्सप्रेशन वापरल्यास gmमध्ये वाढ होईल परंतु सहसा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि अखेरीस gds म्हणजे लॅम्बेडा गुणिले ID जी आपण आधीच कॅल्क्युलेट केलेली आहे ती म्हणजे 200 मायक्रो एम्पीयर आहे 05 आहे आता 0 05 गुणिले 200 मायक्रो एम्पीयर म्हणजे 10 मायक्रो सीमेन्स आहे तर आपल्या मॉडेलमध्ये gmVDSअसेल आणि आपण 200 मायक्रो सीमेंस च्या gmचा वापर करत राहू आणि 1VDS या टर्म कडे दुर्लक्ष करू परंतु या दोन कंडक्टन्स दरम्यान येथे आपल्याजवळ एक रजिस्टर आहे ज्याचे कण्डक्टन्स 10 मायक्रो सीमेंस किंवा ज्याचे रेजिस्टन्स 100 किलो ओहम आहे हे गेट आहे हा सोर्स आहे आणि हा ड्रेन आहे तर या चा सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे MOS ट्रान्झिस्टरच्या ड्रेन आणि सोर्सच्या दरम्यान इन्क्रिमेंटल कण्डक्टन्स आणणे आणि यामुळे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर च्या वैशिष्ट्यांवर थेट परिणाम होईल तो परिणाम काय आहे याचे आपण पुढील धड्यांमध्ये विश्लेषण करू